विद्यार्थ्यांचे स्वागत आहे तर आपण लवचिक अंदाजपत्रक शिकण्याच्या प्रक्रियेत आहोत आणि त्याचे कारण मी तुम्हाला सांगणार आहे की लवचिक अंदाजपत्रकाचा का जावे जसे की येथे लिहिले आहे की वास्तविक निकाल हे मास्टर बजेट पेक्षा भिन्न कसे आहेत तर याचे दोन मूलभूत करणे आहेत पहिले म्हणजे जसे की आपण अगोदर अंदाज लावल्याप्रमाणे इतर खर्चाच्या तुलनेत विक्री ही तेवढी नव्हती म्हणजेच ते 99 9 टक्के असणार आहे आपण काय योजना आखात आहोत की कार्यप्रदर्शन हे एकसारखे नसणार आहे आणि जर त्यामध्ये काही फरक असेल तर उदाहरणार्थ तिमाहीच्या एका महिन्यात आपण 10 टक्क्या पर्यंत 7 लाख रुपयांचे शेअर्स देण्याची आपण योजना आखत आहोत आणि आपली विक्री 7 5 लाखाची असेल तर मग तुलना करण्यात काहीही हरकत नाही असे मला वाटते कारण अन्यथा आपल्याला फरकाचे विश्लेषण करता येणार नाही परंतु उदाहरणार्थ जसे की आतापण योजना आखली 7 लाखाची विक्री असेल परंतु प्रत्यक्षात जर विक्री 6 लाख किंवा 8 लाखाची झाली तर मला वाटते कि आपल्याला फरकाचे विश्लेषण करावे लागेल आणि त्यासाठी आपल्याला लवचिक अंदाजपत्रकाची गरज लागेल आणि दुसरे म्हणजे रेव्हेन्यू खर्च म्हणजे x ही रक्कम असेल परंतु हे निशचित खर्च असेल तुम्ही उत्पादन करा किंवा न करा परंतु तुम्ही तुमच्या कर्मचार्यांना संघटना सोडण्यास सांगू शकत नाही कारण ते कायमचे कर्मचारी आहेत म्हणून काही कारणास्तव आपण त्याना ज्यादा वेळ काम केले म्हणून जास्तीची रक्कम दिली असेल किंवा काही अतिरिक्त फ्रीन्ज बेनेफिट दिले असतील तर त्यांचा खर्च वाढला आहे निशचित खर्च वाढला आहे तर आपल्याला फरक शोधावे लागेल म्हणून जेंव्हा वास्तविक कार्यप्रदर्शन रेव्हेन्यू कार्यप्रदर्शनाचे मूल्यांकन लवचिक अंदाजपत्रक वापरून करावे कामगिरीच्या मूल्यांकनासाठी लवचिक अंदाजपत्रक वापरण्याचा हेतू म्हणजे वास्तविक परिणामांवर होणारा अनपेक्षित प्रभाव शोधणे आणि जर ते प्रभाव फायदेशीर असेल तर त्याचा अधिक वापर करणे व जर त्याचा नकारात्मक परिणाम होत असेल तर वेळेवर दुरुस्त करणे परंतु यथे आपले म्हणणे असे आहे का की कामगिरीच्या मूल्यांकनासाठी लवचिक अंदाजपत्रक वापरण्याचा हेतू म्हणजे वास्तविक निकालावर होणारा अनपेक्षित प्रभाव व अनपेक्षित अंदाज शोधणे व जर त्याचा नकारात्मक परिणाम होत असेल तर ते दुरुस्त करणे किंवा जर ते प्रभाव फायदेशीर म्हणजेच सकारात्मक असेल तर त्याचा अधिक वापर करणे जर तेथे नकारात्मक प्रभाव असेल तर आपण ते दुरुस्त केले पाहिजेत आता उदाहरणार्थ आपण असा अंदाज केला होता की कच्च्या मालाची किंमत 3 लाख आहे परंतु प्रत्यक्षात ती 2 5 लाख आहे आणि आपण या फरकाचे विश्लेषण केले आणि आपल्याला असे आढळले की 3 लाख अपेक्षित नव्हते बजेटचा अंदाज आपण जास्त गृहीत धरला होता 5 लाख असणेच अपेक्षित होते म्हणून बजेटची माहिती दुरुस्त करणे आपल्याला फायदेशीर ठरेल आणि आपल्याला ते दुरुस्त करावे लागेल आणि जर याचा नकारात्मक परिणाम झाला असेल व कोणत्याही कारणास्तव खर्च वाढला असेल तर आपल्याला ते कारण शोधावे लागेल व तुम्हाला अंदाजपत्रकात बदल करावा लागेल किंवा आपल्याला कारणे शोधून त्या चुकांना शोधावे लागेल तर पुढच्या वेळी कच्या मालाचा खर्च नियंत्रणात येईल आता आपण लवचिक बजेटचे फरक कसे दर्शवितो आपण या बाबतीत काय सांगू तर ह्या दोन्ही स्लाईड लवचिक अंदाजपत्रकातील फरकाच्या म्हणतात आणि पुढील भिन्नतेबद्दल मी बोलणार आहे जर आपण पुढील लवचिक अंदाजपत्रकातील फरकाच्या हे ही पाहूया सध्या स्थिर अंदाजपत्रक दोन प्रकारे समजून घ्यावे लागेल उदाहरणार्थ आपण सांगितले होते की आपली अंदाजित कामगिरी 7 लाख रुपयांच्या विक्रीची आहे आपण योजना आखली आहे की दिलेल्या तिमाहीत किंवा महिन्यात आपण 7 लाख रुपयांच्या मालाचे उत्पादन करून बाजारात विकणार आहोत हे आपले बजेट आहे त्यासाठी आपण बजेट तयार केले आहे आणि त्याच वेळी आपण केवळ एका स्तरासाठी बजेट तयार केला नाही 7 लाख ही आपली मुख्य रक्कम आहे परंतु आपल्याला असे वाटले की जर हे स्थिर अंदाजपत्रक असले असते तर आपण केवळ विक्रीच्या या स्तरासाठी बजेट तयार केला असता परंतु सध्या आपण लवचिक अंदाजपत्रकाचा विचार करत आहोत म्हणून आपण त्याला रुपांतरीत केले आता आपली वास्तविक विक्री किती आहे 8 लाख रुपयांची किंवा ही अजून 6 लाख रूपयांनी कमी होऊ शकते येथे काहीही शक्य आहे म्ह्णून आपण या स्तराच्या उत्पादनासाठी आणि विक्रीसाठी आपण हे सर्व कार्य केले परंतु आपण ते प्रमाणानुसार वेगवेगळ्या सूत्रात रूपांतरित केले आहे ते 6 लाखांपर्यंत खाली येऊ शकते जर ते पुन्हा 6 लाखांवर आले तर आपल्याकडे आपल्या सिस्टममध्ये फॉर्म्युला आहे किंवा कदाचित आपण 6 लाख व 8 लाखासाठी अधिच बजेट तयार केले आहे आणि जर ते आधीपासून तयार नसेल तर आपण सिस्टमला फॉर्म्युला लावलेला आहे आणि ज्याक्षणी आपण त्या7 लाखांना 6 लाख किंवा 8 लाख मध्ये रुपांतरित केले त्या क्षणी अंदाजपत्रका शिवाय सर्व आकडे स्वयंचलितपणे रूपांतरित होतील तर आपण म्हणू शकतो की ही अंदाजित कामगिरी आहे म्हणजे मास्टर बजेट पातळी आहे आपण येथे मास्टर बजेट आणि लवचिक बजेट बद्दल बोलत आहोत बरोबर मास्टर बजेट म्हणजे काय आता जर आपण मास्टर बजेटबद्दल बोललो तर मास्टर बजेटची पातळीमध्ये दिलेल्या महिन्याच्या तिमाहीत विक्री ही 7लाखाची आहे आता प्रत्यक्ष कामगिरी 6 लाखांवर आली आहे मग आपण प्रथम काय करूया प्रथम आपण हे शोधण्याचा प्रयत्न करू की आपला विक्री स्तर खाली आला आहे तर ह्याला काय म्हणतो आपण याला कोण कोणते वेग वेगळे नाव देऊ शकतो आपण लवचिक बजेटचे फरक पाहिले तर त्यास फरक असेही म्हटले जाते आणि त्यानंतर त्याचे दुसरे नाव क्रियाशील पातळीचे फरक कसे म्हणतात कारण तुमचे क्रियाशील पातळीचे फरक बदलले आहे मास्टर बजेटमध्ये क्रियाशील पातळी 7 लाखावरून 6 लाखावर आली आहे तर क्रियाशील पातळी 7 लाखांवरून 6 लाखांवर आला असेल तर याचा अर्थ असा आहे की सर्व खर्च देखील समान प्रमाणात खाली आले असतील किंवा खर्च तेवढेच आहेत फक्त रेव्हेन्यू खाली आले आहेत किंवा रेव्हेन्यू तेवढेच आहेत फक्त खर्च वाढले आहेत आणि हे कदाचीत शक्य आहे जर रेव्हेन्यू आणि लवचिक बजेटची तुलना करत आहात आपल्याकडे 6 लाख आहेत याचा अर्थ आपण ह्याची तुलना दोघांशी करूया तर त्याला फरक म्हणून संबोधले जाईल ह्यालाच मास्टर बजेट आणि लवचिक बजेट म्हणतात आणि आता यापूर्वी आपल्याकडे आणखी एक विश्लेषण असणे आवश्यक आहे आणि ते आणखी एक विश्लेषण म्हणजे लवचिक अंदाजपत्रक आणि वास्तविक निकाल होय मग दुसरे विश्लेषण आपण कराल ते म्हणजे 6 लाखांच्या बजेटसह 6 लाखांच्या कामगिरीची तुलना वास्तविक कामगिरी 6 लाख आहे म्हणून प्रथम तुलना 7 लाख आणि 6 लाखांदरम्यान आहे आणि दुसरी तुलना 6 लाखांच्या बजेट आणि 6 लाखांच्या प्रत्यक्ष कामगिरी दरम्यान आहे तर प्रथम फरक हे क्रियाशील पातळीचे फरक आहे कारण क्रियाशील पातळी 7 ते 6 वरुन खाली आली आहे आणि नंतर लवचिक बजेट सुद्धा खाली आहे किंवा बरं टीका आहे आपण म्हूनु शकतो की 6 लाख ही किंमत विक्री म्हणून खाली आली आहे तर सर्व वास्तविक खर्च किमान चल खर्च प्रमाणात कमी झाले आहे का किंवा ही एक अशी परिस्थिती आहे ज्यात चल खर्च बदललेले नाहीत निश्चित खर्चात बदल होणे अपेक्षित नाही म्हणूनच खर्च तेवढेच राहिलेत व विक्री कमी झाली आहे आणि एकतर नफ्याचा रूपांतर तोटयात झाले असेल किंवा नफा प्रमाणानुसार कमी झाला असेल येथे हे मुख्य उद्दीष्ट आहे म्हणून आपण येथे गणना केलेले भिन्नतेचे दोन प्रकार आहेत जेंव्हा आपण 6 लाखाच्या बजेटला 6 लाखाच्या वास्तविक परिणामाशी तुलना करता त्याला लवचिक अंदाजपत्रकातील फरक म्हणतात आणि दुसरे म्हणजे जेव्हा आपण अंदाजित माहिती संबंधित 7 लाखाच्या स्थिर स्तराला 6 लाखाच्या लवचिक बजेटशी तुलना करता तेंव्हा 7 लाख हे सुद्धा 6 लाखाच्या तुलनेत अपेक्षित कामगिरी आहे म्हणू शकता ही कामगिरी अपेक्षित होती मग किती फरक अपेक्षित आहे कारण क्रियाशीलतेच्या कमी झालेल्या स्तरामुळे आपल्याला तपासणी करावी लागेल व शोधावे लागेल की प्रमाणामध्ये जेंव्हा विक्री कमी होत आहे तेंव्हा चल खर्च सुद्धा कमी होत आहे का आता आपण आणखी दोन महत्त्वाच्या संकल्पनांबद्दल चर्चा करू कारण आपण संपूर्ण बजेट का तयार करत आहोत आपण हे का करतो कारण की आपल्याला व्यवस्थापन निर्णय घेण्याची प्रक्रिया खूप प्रभावी बनवायची आहे परंतु आपण नियोजन करीत आहोत आपण साध्य करीत आहोत जर आपण योजलेले ध्येय साध्य करीत नसू तर आपण चांगली संस्था नाही आपला चांगला व्यवसाय नाही आपण आपली क्षमता गाठू शकणार नाही आपण पाच वर्षाच्या आत आपण जे ध्येय गाठायचे ठरवले होते ते ध्येय गाठू शकणार नाहीत तर त्या अंदाजपत्रका संधर्भात व्यवस्थापन निर्णय घेण्याची प्रभावीता हे अंदाजपत्रकाचा मुख्य उद्देश आहे परंतु त्याला तुम्ही प्रभावीपणा किंवा कार्यक्षमता म्हणू शकता कार्यक्षमता ही तुम्हाला प्रभावीतेकडे घेऊन जाते जर आपला संपूर्ण बजेट हा कार्यक्षम असेल तर व्यवस्थापकीय निंर्णय प्रभावी होतात परंतु जर संपूर्ण बजेट हा कार्यक्षम नसेल तर व्यवस्थापकीय निंर्णय प्रभावी होत नाहीत आता या प्रकरणात प्रथम आपण कार्यक्षमता पाहूया कार्यक्षमता म्हणजे काय कार्यक्षमता म्हणजे असा स्तर जेथे काही आउटपुट वापरले जातात आपल्या अंदाजपत्रकाच्या अंदाजाप्रमाणे आउटपुट म्हणजे 7 लाखाची विक्री होय वास्तविक कामगिरी म्हणजे विक्री ही 6 लाखाने खाली आली आहे तर इनपुट आउटपुट चे प्रमाण किती असेल कच्च्या मालाच्या बाबतीत 7 लाख किमतीच्या विक्रीसाठी आवश्यक असलेले इनपुट किंमत ही 3 लाख असावी आणि जेंव्हा विक्री स्तर 7 लाखावरून 6 लाखावर आले आहे तर त्याप्रमाणे कच्या मालाची किंमतसुद्धा खाली आली असावी जर आपण तीच कार्यक्षमता राखण्यास सक्षम राहिलो म्हणजेच जेंव्हा आउटपुट वाढत असेल तेंव्हा इनपुटसुद्धा वाढत आहे आणि जेंव्हा आउटपुट कमी होत आहे तेंव्हा इनपुटसुद्धा कमी होत आहे तर मग योग्य आहे आपण कार्यक्षम निर्णय घेत आहोत आणि आपण फर्मच्या सर्व स्त्रोतांचा कार्यक्षमतेने वापर करीत आहोत मग ते आर्थिक स्रोत असतील कामकाजी स्रोत असतील कदाचित ते मानवी सुद्धा असू शकतात परंतु हे जर तुम्ही योजना आखल्याप्रमाणे घडत नसेल म्हणजे जेंव्हा तुमची विक्री 7 लाखाची होती तेंव्हा तुमचा अंदाज खर्च एवढा होता व जेंव्हा ती विक्री 7 लाखावरून 6 लाखावर आली तेंव्हा याचा प्रमाणात खर्चसुद्धा कमी झाला पाहिजे किमान चल खर्च तरी कमी झाला पाहिजे याचा अर्थ असा की इनपुट आणि आऊटपुट दरम्यान काहीतरी तफावत आहे आणि आपण त्याला कार्यक्षम अंदाजपत्रक किंवा कार्यक्षम निर्णय म्हणून शकणार नाही आणि जर ते निर्णय कार्यक्षम नसेल तर तुम्ही म्हणू शकत नाही की एकूणच व्यवस्थापन निर्णय कार्यक्षम आहे तर कार्यक्षमता म्हणजे असा स्तर आहे ज्या स्तराला उद्धिष्ट किंवा ध्येय साध्य केले जाते म्हणून जर तुम्हाला प्रभावी व्यवस्थापक व्हायचे असेल तर तुम्हाला खूप कार्यक्षम व्यक्ती व कार्यक्षम निर्णय अधिकारी व्हावे लागेल तरच तुमच्या अंदाजपत्रकीय संघातील सदस्य किंवा वास्तविक कार्य करणारे सदस्य किंवा कदाचित कोणत्याही कंपनीचे उच्च व्यवस्थापन सदस्य हे कार्यक्षम असतील जे भविष्याकडे बघतील व भविष्यातील निर्णय घेण्यास सक्षम असतील हे निर्णय खरोखरच संस्थेच्या उद्दीष्टे आणि लक्ष्य साध्य करण्यात खूप खूप उपयोगी ठरतील आणि मग आपण एकूण व्यवस्थापकीय निर्णयाला प्रभावशाली व्यवस्थापकीय निर्णय म्हणू शकू म्हणूनच अंदाजपत्रक हे महत्त्वाचे साधन आहे आणि अंदाजपत्रकाची कार्यक्षमता ही अंदाजपत्रकातील वास्तविक व अंदाजित निकालात किती तफावत आहे किती फरक आहे त्यात किती विचलन आहे हे दर्शवते आता फरकांची कारणे वेगळी करु आपल्याला प्रथम कोणते कार्य करायचे आहे तर आपल्याला प्रथम अंदाजपत्रक तयार करायचे आहे आणि त्यानंतर वास्तविक माहिती गोळा करू व फरकांची गणना करूया उदाहरणार्थ जर फरक आपण ठरविलेल्या स्तराच्या म्हणजेच 10 टक्के किंवा 50000 च्या आत असतील तर आतापण रेंज किती असेल तर प्रथमतः तेथे भिन्नता आढळून येईल फरक हे सकारात्मक किंवा नकारात्मक अशा दोन्ही प्रकारचे असू शकते त्यांच्या विश्लेषणाची आवश्यकता आहे त्या फरकाचे जे काही कारण असतील मग ते सकारात्मक असतील किंवा नकारात्मक असतील ते फरक कमी केले पाहिजे म्हणजेच काढून टाकले पाहिजे तर ते पुढच्या अंदाजपत्रक कालावधीत पुढच्या तिमाहीत पुढील वर्षातील 6 महिन्यात फरक परत उध्दभवनार नाही आणि आपल्याला जसे हवे होते आणि आपण जसे योजले होते आपली कामगीरी तशा प्रकारे होईल फरकाची कारणे शोधण्याच्या दृष्टीकोनातून व्यवस्थापक मास्टर बजेटमधील आणि लवचिक अंदाजपत्रकातील वास्तविक निकाल यांच्यात तुलना करतो व संस्थेच्या कामगिरीची चाचणी करतो आपल्याकडे तीन अंदाज आहेत एक म्हणजे 6 लाखाची वास्तविक कामगिरी 7 लाखाचा मास्टर बजेट 6 लाखाचा लवचिक बजेट तर या तिघांची तुलना करावी लागेल 6 लाखांच्या वास्तविक कामगिरीची मास्टर बजेटशी तुलना 6 लाखांच्या वास्तविक कामगिरीची 6 लाखांच्या लवचिक बजेटशी तुलना आणि मग आपल्याला शोधात येईल की यात काही फरक आहे का आणि जर असेल तर त्याचे काय कारण आहे दुसरे म्हणजे कामगिरी प्रभावी किंवा कार्यक्षम किंवा किमान यापैकी एक तरी आहे का जर आपण लक्ष्य प्राप्त करण्यास सक्षम असाल तर आपली कार्यक्षमता प्रभावी आहे आणि तो प्रभावीपणा व्यवस्थपकाच्या कार्यक्षम निर्णयांमुळे आहे म्हणून हे दोन्ही घटक तेथे असतील एकदा आपण प्रभावी झालो की आपण कार्यक्षमसुद्धा असले पाहिजे एकदा आपण कार्यक्षम झालो की आपण प्रभावीसुद्धा असले पाहिजे परंतु व्यवस्थापन निर्णय घेताना जर आपण कार्यक्षम नसाल तर आपण प्रभावी होऊ शकत नाही आणि जर आपण प्रभावी नसाल तर आपण कार्यक्षम होऊ शकत नाही याचा अर्थ पूर्ण अंदाजपत्रकाचा आपल्याला काहीही फायदा होणार नाही व हे पूर्ण कार्य आपल्यासाठी निष्फळ किंवा अर्थहीन ठरेल म्हणूनच अशी परिस्थिती उद्भवू नये आणि आपण बजेट प्रक्रियेत असाल तर ती काळजीपूर्वक व गंभीरपणे करा आणि आपण अंदाजित केलेले लक्ष्य किंवा ध्येय किंवा अंदाजित निकाल प्राप्त करण्याचा प्रयत्न करा मग आता आपण लवचिक अंदाजपत्रकाचे फरक शोधत आहोत येथे काही अगदी सोपे सूत्रे दिली आहेत लवचिक अंदाजपत्रकाचे फरक आपण दोन प्रकारे शोधू शकता प्रथम म्हणजे लवचिक अंदाजपत्रकातील फरक आपण लवचिक अंदाजपत्रकाची गणना करूया आणि एकूण लवचिक अंदाजपत्रकातील फरक हे वास्तविक निकाल वजा वास्तविक विक्रीसाठी बनवलेले एकूण लवचिक अंदाजपत्रकातील क्रियाशील पातळीच्या समान असते लवचिक अंदाजपत्रकातील फरक म्हणजे उदाहरणार्थ तुमचे वास्तविक अंदाज हे 6 लाखाचे आहे आणि आपण 6 लाखाच्या स्तरासाठी अंदाजपत्रक तयार करणार आहोत कारण आपण सिस्टममध्ये आधीपासूनच सूत्रे ठेवली आहेत मग ते 6 लाख असो 8 लाख असो 9 लाख असो किंवा 7 लाख असो आपण कोणत्याही क्षणी त्या निकालाला कोणत्याही स्तराच्या वास्तविक निकालामध्ये रुपांतरीत करू शकतो तर आपण 6 लाख अंदाजित केले आहे हे वास्तविक आहे आणि नंतर या दोघांची तुलना करूया जेव्हा आपण या दोघांमध्ये तुलना करतो तेंव्हा या दोन्हींच्या परिणामामध्ये फरक येतो बरोबर म्हणून जेव्हा आपण या दोघांमधील फरक शोधतो तर आपल्याला या फरकां मागचे कारण शोधावे लागेल यानंतर विक्री क्रियाशील फरक आपण कसे शोधाल जसे कि मी तुमच्या सोबत चर्चा केली होती की मास्टर बजेटमध्ये एकूण विक्री क्रियाशील फरक 7 लाख होती वास्तविक कार्यक्षमता 6 लाख इतकी आहे म्हणून आपली क्रियाशीलता 1 लाखांनी खाली आली आहे बरोबर तुमची विक्री एवढ्यानी खाली आली आहे म्हणून आपले नकारात्मक फरक 1 लाख आहे म्हणून आपण जेंव्हा अंदाज विवरणपत्रांची तर हे विवरणपत्र कसे तयार करावे प्रथम आपण यथे विक्री स्तर लिहूया विक्री स्तर किती आहे उदाहरणार्थ 6 लाख आणि या विक्रीसाठी एकूण खर्च चार लाख असेल मी एकूण खर्चाबद्दल बोलत आहे परंतु या एकुण खर्चामध्ये 3 लाखाचे चल खर्च आणि 1 लाखाचे निशचित खर्च आहे म्हणून जेंव्हा आपल्याला नफा शोधायचा असेल आपण अंदाजित विवरण पत्रामध्ये सर्व प्रथम सर्वात वरच्या बाजूला 6 लाखाच्या विक्री मधून चल खर्च वजा करूया चल किंमत किती आहे आम्ही आधीच अंदाज लावला आहे ते 3 लाख असावे म्हणजे आपण एकूण विक्री खर्च वजा केला म्हणून विक्री वजा चल किंमतीला काँट्रीब्युशन म्हटले जाईल तर येथे ऑपरेटिंग नफा किती आहे 2 लाख आपण एकाच वेळी हा नफा कसा शोधू शकता आपली एकूण विक्री 6 लाख आहे माझा एकूण खर्च 4 लाख आहे आणि माझा नफा दोन लाख आहे आपण या प्रकारे करणार नाहीत कारण जेंव्हा विक्रीचे प्रमाण बदलते तेंव्हा कामगिरीचे स्तर बदलते खर्चाचा एका घटकात बदल होण्याची अपेक्षा आहे जे चल आहे परंतु खर्चाचे इतर घटक निशचित असते त्यात पूर्णपणे बदल होणे अपेक्षित नाही मी म्हणत आहे की प्रति युनिट निश्चित खर्चात बदल झाले तरीही चल किंमत तेवढीच राहील परंतु एकूण निशचित खर्च तेवढेच असले तर चल किमतीत बदल होईल म्हणून त्यांच्यातील बदल सकारात्मक आहे आणि दोन खर्चाच्या बाबतीत हे उलट आहे आता जेंव्हा आपण विक्रीतील फरकांची गणना करत आहोत म्हणजेच जेव्हा आपली विक्री 7 लाखावरुन 6 लाखावर येते तेंव्हा तुमची वास्तविक युनिट मधील विक्री 6 लाख रुपयांची असते ती कदाचीत 6 हजार युनिट्स वजा मास्टर बजेट मध्ये दिलेले युनिट्स असू शकते मास्टर बजेट मध्ये विक्रीचे युनिट 7000 हजार होते म्हणून ही रक्क्म 7 लाख आहे आधी ते 7000 युनिट्स होते परंतु खरतर ते 6 युनिट्स असावेत तर याचा अर्थ असा की उत्पादनात कमी आली आहे किंवा 1000 युनिट्सनी उत्पादनात वाढ आहे या प्रकरणात आपण आता बाजारातील प्रती युनिट प्रमाणे बजेटची गणना करू जर तुम्ही या प्रकरणात गणना केली तर तुम्हाला लक्षात येईल की बजेटेड काँट्रीब्युशन मार्जिन किती बदल आहे त्याचप्रमाणे चल खर्च खाली आला आहे व निशचित खर्च तेवढाच आहे म्हणून काँट्रीब्युशन तेवढेच राहील ते बदलणार नाही कारण दोन्ही व्हेरिएबल आहेत जेव्हा विक्री वाढत आहे तेव्हा व्हेरिएबल कॉस्ट देखील वाढत आहे आणि जेंव्हा विक्री कमी होत आहे तेंव्हा व्हेरिएबल कॉस्ट देखील कमी होत आहे म्ह्णून कॉन्ट्रिब्युशन मार्जिन प्रती युनिट तेवढीच राहील जर कॉन्ट्रिब्युशन मार्जिन प्रती युनिट तेवढीच असेल तर काहीच हरकत नाही कारण विक्रीत कमी येऊ शकते व वाढ ही होऊ शकते परंतु कॉन्ट्रिब्युशन मार्जिनमध्ये बदल होणार नाही आणि असे केवळ आपल्या चल खर्चात बदल झाल्यासच होईल आणि चल खर्चात बदल होणे हे गंभीर आहे व चिंतेचि बाब आहे असे होण्याची अनुमती नाही किंवा असे होणे अपेक्षितही नाही आता हे काही अतिशय मनोरंजक अहवाल आहेत खरतर ह्याला आपण अंदाजपत्रकांची प्रसारित झालेली दुरुस्त्यांची खरी माहिती म्हणू शकतो लवचिक बजेटची संकल्पना तपशीलवार स्वरूपात समजण्यासाठी आपल्याकडे अहवाल उपलब्ध आहे म्हणजेच जानेवारी महिन्याचा मास्टर बजेट वापरुन 31 जानेवारी 2019 ला तयार केलेला परफॉरमन्स रिपोर्ट आहे आता हा परफॉरमन्स रिपोर्ट आहे म्हणजेच बजेटसंबंधीत सर्व माहिती परफॉरमन्स रिपोर्टमध्ये असते मग आपण प्रत्यक्ष परफॉरमन्सकडे जाऊया आणि महिन्याच्या शेवटी आपण त्या दोघांची तुलना करूया तर या प्रकरणात उदाहरणार्थ जर आपल्याकडे हे स्थिर अंदाजपत्रक असेल तर आपल्याकडे मास्टर बजेट आहे ही माहिती मास्टर बजेटसाठी दिली गेली आहे आणि ही वास्तविक कामगिरी आहे म्हणजे हा कॉलम वास्तविक कामगिरीचा आहे आता किती युनिट्सच्या विक्रीसाठी आमच्याकडे मास्टर बजेट होते 9000 युनिट्स आणि वास्तविक कामगिरी 2000 युनिट्सनी खाली आली आहे तर यात काहीही हरकत नाही हे फरक 2000 चे आहे एवढे फरक असू शकते विक्री मूल्ये या स्तरावरुन या पातळीवर खाली येऊ शकतात तर याचा अर्थ असा आहे की काही प्रमाणात नकारात्मक भिन्नता आहे आणि ती म्हणजे 262000 डॉलर्सने कमी आली आहे तर अपेक्षित कामगिरी किती खाली आली आहे 279000 डॉलर्स 217000 पर्यंत कमी झाले आहे तर याचा अर्थ येथे नकारत्मक भिन्नता आहे येथे 62000 चे प्रतिकूल फरक आहे आता चल खर्चाच्या बाबतीत बघूया येथे पहा चल खर्च म्हणजे उदाहरणार्थ अपेक्षित स्तर एवढा होता व वास्तविक स्तर एवढा आहे तर आता आपण येथे भिन्नता पाहिली आहे ही भिन्नता किती आहे 37730 जी अनुकूल आहे कारण मास्टर बजेट मध्ये ही रक्कम 151270 आहे तर आता यात अनुकूल भिन्नता आहे कारण चल उत्पादन खर्च कमी केला गेला आहे परंतु यात चांगले वाटण्यासारखे काहीही नाही कारण 9000 युनिट्सच्या कामगिरिवर तुम्ही हे 189000 हे स्तर गाठले आहे परंतु आता 7000 च्या स्तरावर ही कमी होण्याची शक्यता आहे तर हे खाली आले आहे यात काहीही विशिष्ट नाही जसे की शिपिंग एक्सपेन्सेस 5400 वरून 5000 वर आले आहे आणि अपेक्षित अनुकूल फरक 400 आहे प्रशासकीय खर्च 1800 अपेक्षित होती आणि आता प्रशासकीय खर्च वाढला आहे व कामगिरी खाली येत आहे विक्री खाली येत आहे पण प्रत्यक्षात वाढ होत आहे तर याचा अर्थ प्रतिकूल फरक किती आहे आता आपल्याकडे खरं पाहता काही प्रमाणात अनुकूल भिन्नता झाले आहे ते प्रतिकूल होण्याचे एक कारण म्हणजे आपण 9000 ची योजना आखली आहे आणि वास्तविकतेमध्ये ती रक्कम 7000 आहे आणि त्यामुळे काँट्रीब्युशन मार्जिन 24070 ने गंभीरपणे घटले आहे जे प्रतिकूल आहे पण तसे झालेच पाहिजे कारण आपण बाजारात विक्रीसाठी 9000 युनिट्सची अपेक्षा करत आहोत व आपण मार्केटमध्ये 7000 युनिट्स विकले आहेत म्हणूनच ही मोठी गोष्ट नाही आणि मग निश्चित खर्च आता निश्चित खर्च बदलणे अपेक्षित नाही जरी तुम्ही उत्पादित केलेले 9000 युनिट्स विकत असाल किंवा एका विशिष्ट स्तरापर्यंत उत्पादित केलेले 7000 युनिट्स विकत असाल आणि विक्रीचे निश्चित खर्च बदल नाहीत हे निश्चित उत्पादित खर्च 37000 असणे अपेक्षित होते परंतु आपणास येथे दिसत आहे की अत्यंत लक्ष्य देयक बदल येथे घडला आहे आपली विक्री पातळी 9000 वरून 7000 वर आली आहे जिथे फिक्स मॅन्युफॅक्चरिंग खर्च 300 ने वाढला आहे म्हणजे 300 चे नकारात्मक भिन्नता खूप गंभीर बाब आहे निश्चित विक्री किंवा प्रशासकीय खर्च ज्याची अपेक्षा होती 33000 प्रत्यक्षात ती 33000 आहे निश्चित खर्च 9000 6000 व 7000 बदलणार नाही तर निश्चित खर्च कमी होईल याची आपण अपेक्षा करत नाहीत परंतु निश्चित खर्च वाढेल याचीही आपण अपेक्षा करत नाहीयेत जे या प्रकरणात झाले आहे आणि अंतिमतः ऑपरेटिंग उत्पन्न किंवा आपण म्हणू शकतो की येथे आपल्याला 7000 युनिट्सचा तोटा झाला आहे कारण चल खर्चात वाढ झाली आहे किंवा त्याप्रमाणात चल खर्चात कमतरता आली नाही आणि म्हणून आपले ऑपरेटिंग उत्पन्न तोटयात गेले आहे आपले तोटे हे येथे एकूण खर्च आहे जेव्हा विक्रीची पातळी 9000 वरून 7000 वर आली आहे तेव्हा ऑपरेटिंग उत्पन्न 11570 तोट्यात रुपांतरीत झाला आहे आणि जर आपण एकूण भिन्नता पहिली तर ती अनुकूल आहे कारण क्रियाशीलतेमध्ये 24370 चे बदल झाले आहे आता आपले नुकसान झाले आहे जसे की तुम्ही येथे पाहू शकता त्याचे दोन कारण आहे एक म्हणजे जेव्हा तुम्ही 9000 युनिट्सची योजना आखली तेव्हा तुमची कामगिरी 7000 युनिटवर आली निश्चित खर्च तेवढेच राहिले परंतु एका प्रकरणात ते सारखे राहिले नाहीत त्याऐवजी ते वाढले तर आपले नुकसान होण्यामागचे ते एक कारण आहे कारण नैसर्गिकरित्या जेव्हा कामगिरीची पातळी कमी होते तेव्हा निश्चित खर्च कधीच प्रमाणात कमी होत नाही आपला नफा खाली जाण्याची अपेक्षा असते किंवा नफा तोट्यात रुपांतरित होण्याची अपेक्षा असते पहिली समस्या लक्षात आली ती सोडवली जाऊ शकते परंतु दुसरी चिंताजनक सत्य हे आहे की आपली चल किंमत देखील प्रमाणानुसार खाली आलेली नाही ही चिंतेची बाब आहे जसे मी तुम्हाला सांगितले आहे की विक्रीची पातळी कमी होत असेल तर दर युनिटचे काँट्रीब्युशन तसेच ठेवावे जर ते खाली आले असतील तर त्याचे प्रमाण अनुकूल असेल पण तरीही ते समान प्रमाणात नाहीत आणि जर आपण प्रशासकीय खर्चा बाबत बोललो तर ते खाली जाण्या ऐवजी वाढले आहेत म्हणूनच येथे 200 डॉलर्सचे नकारात्मक फरक दिसून येत आहे म्हणून कामगिरीची पातळी खाली येत आहे व विक्री खाली येत आहे आपले निश्चित खर्च तेवढेच राहिले आहे आणि इतर खर्च त्या प्रमाणात कमी होत नाहीयेत येथे लक्ष्य देण्याची गरज आहे आणि हे फरक येण्याचे एक कारण आहे याचा साधा अर्थ म्हणजे मास्टर बजेट व वास्तविक कामगिरी यातील विश्लेषणला आपण स्थिर अंदाजपत्रक करत आहोत हे संत्री आहेत हे सफरचंद आहे म्हणून याचा अर्थ असा नाही की हे सफरचंद संत्री होईल तर आपण 9000 ची तुलना 7000 सह करू शकत नाही यासाठी आपल्याला अशा कोणत्यातरी घटकाची आवश्यकता आहे जो आपल्याला 7000 सोबत तुलना करण्यास मदत करेल याचा अर्थ असा आहे की आपल्याकडे 9000 बजेट आहे व आपले वास्तविक कार्यप्रदर्शन 7000 चे आहे आपल्याकडे 7000 चे सुद्धा बजेट असेल जर आपण शोधले तर आपल्याला परत तयार करण्याची गरज नाही जर आपल्याकडे असेल तर आपण लवचिक अंदाजपत्रकाचे अनुसरण करीत आहोत परंतु जर आपल्याकडे ते नसेल तर आपल्याला बनवावे लागेल आणि तुलना करण्याच्या वेळी जर तुम्ही ते तयार करीत असाल तर बर्याच समस्या निर्माण होतील म्हणूनच ही एक मूलभूत मर्यादा आहे जी मी तुम्हाला स्पष्ट केली आहे आणि ही स्थिर अंदाजपत्रक व मास्टर बजेटची मुख्य मर्यादा आहे जी लवचिक अंदाजपत्रके तयार करुन दूर केली जाऊ शकते तर लवचिक अंदाजपत्रक संबंधी मी तुमच्याशी पुढच्या वर्गात मी तुमच्याशी चर्चा करीन